इलेक्टरोमाग्नेटीक वेव्स इन फ्री स्पेस - II डेरीवेशन ऑफ द वेव एक़्वेशन फ्रॉम म्याक्स्वेल्स एक़्वेशन्स आपण इलेक्ट्रोमाग्नेटीक लहरींची चर्चा करीत आहोत आणि मागील व्याख्यानात मी इलेक्ट्रोमाग्नेटीक लहरींची चर्चा केली मागील व्याख्यानात मी फ्याराडे च्या सिद्धांत जो आहे डेल क्रॉस E बरोबर - B चे वेळेनुसार चे पार्शिअल डेरीवेटीव होय आणि निर्वातातील डीस्प्लेसमेंट विद्युत्प्रवाह यांची चर्चा केली इलेक्ट्रोमाग्नेटीक क्षेत्रे जेव्हा बदलतात ती एकमेकांना धरून ठेवतात आणि एकमेकांना निर्माण करतात आणि पुढे जातात म्हणून आपण फ्यारडेच्या सिद्धांताचा उगम म्हणून उपयोग करतो आणि हा या डीस्प्लेसमेंट विद्युत्प्रवाहावर अवलंबून आहे या व्याख्यानामध्ये मला त्यांना म्याक्स्वेलने जसे लिहिले तसे वापरायचे आहे आणि ही म्याक्स्वेल ची समीकरणे वापरून आपल्याला लहरींचे समीकरण काढायचे आहे आणि त्याची पुढे चर्चा करायची आहे तर आपण मागील व्याख्यानापेक्षा अजून थोडे गणितीय क्लिष्ट वाद करणार आहोत पण आपण मागील व्याख्यानात जे केले त्याचे कौतुक तुम्ही करायला हवे त्याने तुम्हाला विद्युत आणि चुंबकीय क्षेत्र कसे असतील याचा भौतिक अनुभव दिला आणि ते एकमेकांबरोबर कसे बदलतात हे पाहिले या व्याख्यानामध्ये आपण हीच प्रक्रिया अधिक अत्याधुनिक गणितीय पद्धतींद्वारे बघणार आहोत तर सुरवातीला आपण परत एकदा म्याक्स्वेल ची समीकरणे लिहून काढूया आणि मी ती निर्वातामध्ये लिहिणार आहे निर्वात आणि तिथे प्रभार नाही प्रभार घनता नाही म्हणून माझ्याकडे जी समीकरणे आहेत ती म्हणजे E चा डायवरजेन्स बरोबर 0 कर्ल E बरोबर B चा t ने पार्शिअल डेरीवेटीव B चा पार्शिअल डेरीवेटीव म्हणजे कारण तिथे कुठलाही खरा विद्युत प्रवाह नाही आपल्याकडे μ0 ε0 डीस्प्लेस्मेंट विद्युत प्रवाह आहे आणि B चा डायवरजेन्स बरोबर 0 आपण या दोन कर्ल समीकरणाकडे पाहूया आणि या समीकरणाचा कर्ल घेऊया परत एकदा फ्यारडे च्या सिद्धांताचे समीकरण हे -ddtकर्ल B असे होते मी दोन्ही बाजूंना कर्ल घेतला आहे हा खरंतर E च्या डायवरजेन्स चा ग्रेडीएंट -E चा लप्लेसिअन आहे हे -ddt आहे आणि कर्ल B समीकरणावरून कर्ल B बरोबर μ0ε0dEdt होय पहिल्या समीकरणावरून जो गॉस लो आहे ही टर्म 0 आहे आणि म्हणून मला डेल चा वर्ग E बरोबर μ0ε0d2Edt2 मिळेल E 2E ∂t00E∂t 2E002Et2 विशेषतः जर E चा बदल हा केवळ एका दिशेने आहे समजा x दिशेने तर मला पार्शिअल E भागिले पार्शिअल x 2 बरोबर μ0ε0 d2Edt2 मिळेल मी जेव्हा हा E लिहितो आहे त्याचा अर्थ असा की प्रत्येक घटक या समीकरणाचे समाधान करतो हे आता विस्ताराने लिहूया माझ्याकडे d2Exdx2 बरोबर μ0ε0d2Exdt2 आहे आपण पाहू की हे समीकरण खरेतर जुनेपुराणे आहे कारण तिथे x चा घटक नाही d2Ey पार्शिअल x2 बरोबर μ0ε0 पार्शिअल Ey पार्शिअल t 2 आहे आणि शेवटी पार्शिअल Ez पार्शिअल x 2 बरोबर μ0ε0 पार्शिअल Ez पार्शिअल t2 असे मिळते लक्षात घ्या की हे अगदी त्याच लहरीच्या समीकरणासारखे आहे ज्यात ही संख्या 1c2 तर यामुळे हे d2fdx2 बरोबर 1c2d2fdt2 म्हणून आपल्याला लगेच दिसते की या इलेक्ट्रोमाग्नेटीक लहरीची गती बरोबर 1√ε0μ0 होय आणि E एका लहरीसारखे पुढे जाते आपण असेच B समीकरणा साठी करू शकतो 2Exx2002Ext2 2Eyx2002Eyt2 2Ezx2002Ezt2c100 आणि आपल्याला b समीकरणात काय मिळते तर - तुम्ही जर कर्ल B बरोबर μ0ε0 dEdt ने सुरुवात केली आणि दोन्ही बाजूंना कर्ल घेतले तर आपल्याला B च्या कर्ल चा कर्ल बरोबर μ0ε0ddt कर्ल E मिळेल हा B च्या डाय वर जेन्स चा ग्रेडीएंट आहे तो आहे 0 B चा लेप्लेसिअन बरोबर μ0ε0 ddt -Bdt आहे हे परत मला डेल2 B बरोबर μ0ε0 d2Bdt2 देईल जे B क्षेत्राचे समीकरण आहे म्हणून E आणि B लहरीसारखे पुढे जातात B 2B00∂t B∂t 2B002Bt2 आता आपण काय करणार आहोत तर या हार्मोनिक प्लेन लहरीच्या एका विशिष्ट उत्तरावर लक्ष केंद्रित करणार आहोत यामध्ये E वेक्टर बरोबर काही अम्प्लीतुड E0 sin 2πλx 2πυ t आहे जे मी E0 sin kx ωt असे लिहू शकतो k बरोबर 2πλ आणि ω बरोबर 2πυ आहे EE0sin 2πx 2πνt E0sin kx ωt k2π and ω2πν तसेच मी B बरोबर B0 sin kx ωt असे लिहिणार आहे तर माझ्याकडे E बरोबर E0 sin kx ωt आहे आणि B बरोबर B0 sin kx ωt या समीकरणातून या अम्प्लीतुड आणि क्षेत्रांबद्दल जर ती अस्तित्वात असतील तर काय मिळते हे पाहूया तर या समीकरणा कडे पहा - B चा डायवरजेन्स बरोबर 0 आणि E चा डायवरजेन्स बरोबर 0 जर आपण हे सोडवले हे समीकरण पहा - E चा डायवरजेन्स बरोबर 0 मला ddx डॉट E0 sin kx ωt बरोबर 0 मिळेल लक्षात घ्या की बाकीचे घटक ddy आणि ddz नाहीसे होतात कारण आपण E0 y आणि z सगळीकडे सारखा घेतला आहे तर यावरून तुम्हाला x युनिट वेक्टर डॉट E0 बरोबर 0 मिळेल याचा अर्थ असा की E0 हा yz प्लेन मध्ये आहे म्हणजे आपल्याकडे ही लहर x दिशेने पुढे जाणारी आहे तर E ला घटक असू शकतात मी हे बनवतो मी E हिरव्या रंगाने लिहित आहे म्हणून हे मला असे बनवू दे E ला y आणि z घटक आहेत तर हे आपण Ey आणि Ez असे लिहूया आणि कारण Eडॉट i 0 आहे हे y आहे हे z आहे तसेच जर मी B चा डायवरजेन्स घेतला तर तो 0 आहे याचा अर्थ असा की B ला केवळ By आणि Bz घटक आहेत म्हणून माझ्याकडे By आणि Bz आहेत तर आपण आधीच सांगितल्याप्रमाणे E आणि B दोन्हीही पुढे जाण्याच्या दिशेला लंब आहेत E0sin kx wt 0i E0 is in the y z plane B00 or B has components By and Bz only आता E आणि B चा संबंध म्याक्स्वेल ची दुसरी समीकरणे वापरून बघूया तर आपण पहिले की yz प्लेन मध्ये E बरोबर E0 sin kx ωt आहे आणि B बरोबर B0 sin kx ωt आहे आणि आपल्याला B0 आणि E0 मधील संबध बघायचा आहे एका गोष्टीने तुम्ही चकीत झाला असाल की मी दोघांसाठी sin kx ωt का ठेवले - विद्युत क्षेत्र आणि चुंबकीय क्षेत्र दोघांसाठी सारखा बदल जर मी असे केले नाही तर तुम्हाला पुढे दिसेल की या टर्म्स दोन्ही बाजूंना रद्द होत नाहीत आणि म्हणून त्यांचे kx ωt वरील अवलंबून असणे सारखे असते आता हे समीकरण पाहूया -कर्ल E बरोबर - वेळ t नुसार B चे पार्शिअल डेरीवेटीव जर मी कर्ल E काढला हे ijk ddx ddy ddz E चा x घटक 0 E चा y घटक Ey0 sin kx ωt आणि z घटक बरोबर Ez0 sin kx ωt आहे आणि जर मी कर्ल काढला तर तो येतो i घटक गुणिले 0 अधिक j घटक गुणिले 0 वजा ddx Ez0sin kx ωt अधिक k घटक ddx Ey0 sin kx ωt 0 असे मिळेल तर हे -jEz0coskx ωt अधिक k युनिट वेक्टर Ey0 क cos kx ωt मिळेल मला तुम्हाला याची आठवण करून देऊ दे की हा k बरोबर 2πλ आणि ω बरोबर 2π गुणिले फ़्रिक़्वेन्सि υ हे पुढे असे लिहिता येईल की k cos kx ωt jEz0k युनिट वेक्टर Ey0 हे मी k cos kx ωt i क्रॉस Ez0k असे लिहितो ही शेवटची टर्म म्हणजे E वेक्टर 0 आहे Ei×0j0 ∂xEz0sin kx ωt k∂xEy0sin kx ωt 0kcoskx ωt jEz0kEy0kcoskx ωt iEy0jEz0kkcoskx ωt iE0 तर आपल्याला काय मिळाले पुढच्या स्लाईड वर जा कर्ल E बरोबर k cos kx ωt iक्रॉस E0 वेक्टर तसेच dBdt बरोबर B0वेक्टर ddt sin kx ωt याचे ऋण चिन्ह आहे आणि हे पुढे ωB0 वेक्टर cos kx ωt असे बनते लक्षात घ्या की मी आधी असे म्हटले की - जर जागा आणि वेळेवर अवलंबून असेल तर kx ωt वेगळा असेल तर या दोन सूत्रांच्या जागा आणि वेळ यांच्या समीकरणाना मी सारखे लिहू शकलो नाही अधिक स्पष्टपणे मी जर कर्ल E बरोबर -dB dt असे लिहिले तर मला k cos kx ωt i क्रॉस E0 बरोबर ωB0 cos kx ωt जर हे cos वर अवलंबून असणे दोन्ही बाजूंना सारखे नसेल तर जरी समीकरणाचे समाधान झाले तरी देखील ते पुढील वेळात विरुद्ध स्थितीत मध्ये जाईल म्हणून हे अवलंबून असणे सारखे असायला हवे Ekcoskx ωt iE0 ∂B∂t B0∂tsinkx ωt ωB0coskx ωt संपूर्ण परिणाम म्हणजे आपल्याला B0 वेक्टर बरोबर i क्रॉस E0 गुणिले kω मिळेल kω बरोबर 1c होय -i क्रॉस E0 हे तुम्ही k च्या व्याख्येवरून जी आहे 2πλ आहे आणि ω बरोबर 2πυ सहज पाहू शकता तर आपल्याकडे आता काय आहे की जर लहर i दिशेने पुढे जात असेल जर E वेक्टर चे असे घटक असतील B वेक्टर बरोबर i क्रॉस E त्याला त्याच्याशी लंबच असायला हवे तर जर E वेक्टर हा असा आहे मी हा थोडा जाड करतो तर या प्लेन मध्ये B वेक्टर याला लंब आहे तर हा एकतर या दिशेने पाहिजे नाहीतर या दिशेने i क्रॉस E वरून मला हे मिळेल आता हा कुठल्या दिशेने जाईल त्यासाठी आपण काय करूया की आपण गुणाकार करूया परत E क्रॉस B घेऊया हे 1cE0 क्रॉस i क्रॉस E0 असे मिळेल आणि त्यावरून मला 1c i E02 1ciडॉट E0E0 मिळेल हे 0 होईल कारण i - पुढे जाण्याची दिशा E0 ला लंब आहे म्हणून आपण काय पाहतो की E क्रॉस B बरोबर I E क्रॉस B ही पुढे जाण्याची दिशा आहे म्हणून B असे असायला हवे की मी हा विशिष्ट B निवडतो म्हणजे मला B क्रॉस E बरोबर i मिळेल तर आपण काय बघतो तर पुढे जाण्याची दिशा आपण बघतो आणि विद्युत क्षेत्राचा अम्प्लीतुड लंब आहे पुढे जाण्याची दिशा आणि चुंबकीय क्षेत्र लंब आहेत तर E क्रॉस B बरोबर - याची दिशा पुढे जाण्याच्या दिशेसारखी आहे म्हणून जर ही पुढे जाण्याची दिशा x असेल आणि जर E y दिशेने आहे तर B z दिशेने असेल दुसरे म्हणजे जर लहर दुसऱ्या दिशेने जात असेल जर ती ऋण x दिशेने जात असेल जर लहर या दिशेने जात असेल तर E y -E y दिशेने होते B ऋण z दिशेने राहील तर हे आपल्याला म्याक्स्वेल च्या समीकरणातून मिळते आणि शेवटी आपण पाहिले की B0 बरोबर 1ci क्रॉस E0 आहे याचा अर्थ असा की B चा म्याग्नितुड बरोबर E चा म्याग्नितुड c जो E पेक्षा प्रकाशाच्या गतीच्या अपूर्णांकाने कमी आहे c बरोबर 3 गुणले 10 चा घातांक 8 ms म्हणून जेव्हा SI प्रणाली मध्ये आपण मोजतो तेव्हा इलेक्ट्रोमाग्नेटीक लहारीमध्ये चुंबकीय क्षेत्र हे विद्युत क्षेत्रापेक्षा खूप कमी असते B01c i ×E0B0।E0।cc3×108 ms